बरोबर तर आपण पुन्हा एकदा सुलभ समजुती करू शकतो की कंडक्टर खूप खूप चांगला कंडक्टर आहे चला तर आपण असे समजू परिपूर्ण इलेक्ट्रिक कंडक्टर ही धारणा आपल्याला कुठे घेऊन जाते आपण या भूमितीकडे इथे एखाद्या कंडक्टरमध्ये पाहिले तर करंट कुठे आहेत पृष्ठभागावर बरोबर तर हे पृष्ठभागा वरच्या करंट कडे सूचित करते तर जर मी येथे होतो तर हे माझे आणखी एक होते बरोबर ही माझी अतिशयोक्ती आहे म्यु नॉट इप्सिलोन नॉट इथे आता माझ्याकडे फक्त पृष्ठभागावर करंट आहे बरोबर तर मी हे असे काढू शकतो त्यामुळे मी म्हणून त्यांना असे म्हणू शकतो शुद्ध पृष्ठभाग करंट तर मग ते इंटिग्रल असे सोडले जाईल हे त्रि आयामी इंटिग्रल 3 डी इंटिग्रल 2 डी इंटिग्रल होईल पृष्ठभाग इंटिग्रल होईल बरोबर तर हे कसा प्रकार बनेल म्हणून मी इलेक्ट्रिक फील्ड असे लिहू शकतो आणि आता यात मी असे लिहू शकतो तेथे नाही त्याचा r भाग डेल्टा फंक्शन म्हणून शोषला गेला आहे आणि तो एक शुद्ध पृष्ठभाग बनला आहे ते ठीक आहे तर आता हे 2 डी इंटिग्रल आहे अशी कोणतीही अन्य धारणा मी करू शकतो तसे जेव्हा आपण येथे हे समीकरण वापरतो तेव्हा आपल्याला हे बंधन आहे की r कंडक्टरची असणे आवश्यक आहे बरोबर अन्यथा ही बाउंड्री कंडिशन वैध होणार नाही योग्य आहे तर मग मी याची तपासणी करण्यासाठी माझा निरीक्षणाचा बिंदू कोठे निवडू शकतो हा प्रश्न लिहायचा आहे एक चांगला पर्याय कोणता असू शकतो विद्यार्थीः पृष्ठभागावर पृष्ठभागावर पृष्ठभागावर काय समस्या आहे विद्यार्थी 0 तर याचा अर्थ असा आहे की मी हे निवडले पाहिजे येथे आपल्याकडे एक पर्याय आहे आपण ठिपकेदार रेषा वायरचा अक्ष वर ठेवू शकता किंवा आपण पृष्ठभागावरच ठेवू शकता विद्यार्थी ठिपकलेली रेषा बिंदू रेखा एक चांगली निवड आहे कारण ग्रीन फंक्शन्सची सिंग्युलॅरिटी टाळता येते बरोबर आणि कंडक्टरच्या आत बाउंड्री कंडिशन वैध आहे तसेच एकूण फील्ड 0 आहे बरोबर तर मग आपण केंद्र बिंदूचा अक्ष निवडुया जेणेकरून हे पुन्हा अतिशयोक्तीपूर्ण रेखांकना सारखे होते तर हा माझे निरीक्षण बिंदू आहे ठीक आहे आणि R होणार आहे ठीक आहे आणि हे काय आहे तर येथे माझा z अक्ष आहे बरोबर तर मी लिहित असलेल्या R चे माझे मूल्य काय आहे तर R हे लक्षात ठेवा की हे r आणि r' मधील अंतर आहे तर करंट ची संज्ञा जेथे आहे ते प्राइम्ड कोऑर्डिनेट्स आहेत तर येथून वर आणि खाली वाहत आहे तर हे प्राइम्ड कोऑर्डिनेट्स आहे तर स्त्रोत बिंदू x y z चे स्थान काय आहे निरीक्षण बिंदूचे स्थान किती आहे 00 z बरोबर हा निरीक्षण बिंदू मी डॅश लाईन बरोबर असण्याचे निवडत आहे बरोबर आणि हे बिंदू x y z आहेत परंतु मी हे स्त्रोत बिंदू केवळ पृष्ठभागावरच निवडत आहे कारण एखादा करंट पूर्णपणे एक पृष्ठभागाचा करंट असतो म्हणून ग्रीनच्या फंक्शनमध्ये माझ्याकडे r आणि r' दरम्यानचे अंतर आहे म्हणून मी असे लिहित आहे तर मी माझा निरीक्षण बिंदू निश्चित केल्यास हे इंटिग्रल कोठे जात आहे हे संपूर्ण पृष्ठभाग आणि लांबी 2 डी इंटिग्रल वर जात आहे ठीक आहे तर आतापर्यंत पूर्णपणे समजले आहे मी काही इतर सोप्या करून देणाऱ्या समजुती देखील करू शकतो का कारण जर मी हे 2D इंटिग्रल 1 डी इंटिग्रल मध्ये रूपांतरित करू शकलो तर ते अगदी छान असेल हं विद्यार्थी पुन्हा सांगा विद्यार्थी दंडगोलाकार दंडगोलाकार सममितीय बरोबर ही समस्या दंडगोलाकार सममितीय आहे तर मला या सर्वां चा वेगळा विचार करण्याची गरज नाही मी समतुल्य I समजू शकतो बरोबर तर मी पुढे हे करू शकतो शुद्ध पृष्ठभागीय करंट चा विचार करण्याऐवजी मी म्हणू शकतो इथे फक्त एक तंतुमय करंट विचारात घेऊ बरोबर म्हणून मी याला काही असे म्हणू शकतो वेगळ्या प्रतीकाचा उपयोग करण्यासाठी मी याला काही म्हणेन आणि माझा निरीक्षणाचा मुद्दा येथे असेल तर माझे R चे मूल्य देखील बदलत नाही हे समान आहे काय तर यामुळे हे कॉन्टर इंटीग्रल येथे I मध्ये कोसळेल जिथे हे कॉन्स्टंट आहेत जे आढळतात आणि आपण काळजी घेऊ शकता संपूर्ण पृष्ठभागावर परिभाषित केला आहे तर ते सर्व काही तिथे आहे विद्यार्थी सर आता आपण या अंमलबजावणीद्वारे मूल्य काढले आहे ते गणना करतात आम्ही अक्षाच्या मध्यबिंदू च्या बाजूने बाउंड्री कंडिशन लागू करत आहोत विद्यार्थीः ची मूल्ये शोधत आहे कशाचे मूल्य शोधत आहे विद्यार्थीः I नाही I कंडक्टरच्या पृष्ठभागावर जगत आहे कारण तेच तेथे आहे तेच कंडक्टरचा पृष्ठभाग आधार आहे आहे ठीक आहे मी हे समीकरण माझ्या आवडीच्या निरीक्षण बिंदूंवर लागू करत आहे तर मी पृष्ठभागावर निवडले असते परंतु ग्रीन फंक्शनमध्ये मला सिंग्युलॅरिटी दिली जाईल त्याऐवजी मी सिलेंडरच्या अक्षाची निवड करेन कारण त्या ठिकाणी मला नेहमीच शून्य नसलेली कॅपिटल R मिळेल ही आमची निवड आहे आणि आम्ही जास्तीत जास्त वेदना टाळण्यासाठी अशा प्रकारे निवडतो ठीक आहे आता तर हे समीकरण काय होते तर हे समीकरण नंतर होते की आपण असते समजतो की सर्व करंट पूर्णपणे z निर्देशित केले आहेत त्यामध्ये अनुलंब स्क्रू घटक नाहीत कारण हे 2 डी इंटिग्रल होते आणि आता हे 1 डी इंटिग्रल आहे विद्यार्थीः d z प्राइमसाठी d z प्राइम अजूनही आहे तर मी काय म्हणतो ते येथे आहे हे शुद्ध पृष्ठभाग आहेबरोबर आणि सर्वसाठी समान आहे आता येथे हे समीकरण पाहता आपण देखील म्हणू शकता की मी तुम्हाला सांगितले नाही तरी असे कॉन्फिगरेशन असे होते आणि मी तुम्हाला यासारख्या सममितीय परिस्थितीचा विचार करण्यास सांगितले जेव्हा माझ्याकडे हे आहे हे मला पुन्हा रेखाटु द्याबरोबर समजा याला मी असे म्हणतो ते सारखेच आहे जरी मी एकदा ठेवले तरी ते मला निरीक्षणाच्या एका रेषेवर आणि करंटच्या एका रेषेपर्यंत खाली गेले आहे हे निरीक्षण आहे आणि हे स्त्रोत आहे एकदा मी दोन रेषांवर उकळले की ओरिजिन कोठे आहे हे फरक पडत नाही कारण या आत सर्वत्र येथे माझ्याकडे कॅपिटल R आहे जे या दोन मधील अंतर आहे तर हे देखील वेळ पहा 1054 आणि येथे स्त्रोत ठेवले आणि येथे निरिक्षण ठेवले ठीक आहे ही येथे सममितीय परिस्थिती आहे नाही आम्ही स्त्रोत आणि निरिक्षण एकाच रेषेवर ठेवत नाही आम्ही नेहमी A ने विभक्त केले आहे आता बरोबर तर येथून इकडे जाताना हे फक्त भौतिकशास्त्र नव्हे तर गणित आहे गणितामध्ये हे समकक्ष आहे ठीक आहे भौतिकदृष्ट्या तुम्ही अजूनही याचा विचार करू शकता आणि ते तुमचे आहे मी काय म्हणावे ते म्हणजे तुमचे म्हणजे इंटिग्रल समीकरण जे आपल्याला येथे परिणामस्वरूप मिळाले आहे ते अंतिम रूप आहे हे केवळ या इंटिग्रल चे मूल्यांकन करण्यात मदत करते ठीक आहे म्हणजे ही मोठी गोष्ट नाही आपण आत्ताच यापुढे क्लोज फॉर्म मध्ये त्याची गणना करणार नाही तर फक्त एक सरलीकरण आहे विद्यार्थी संदर्भ वेळ 1150 z' ओरिजिनच्या बाजूने जाते होय z अक्षाबरोबरच हे सर्व आहे आणि निरीक्षण बिंदू आता अगदी अंतरावर आहे येथे संपूर्ण सममितीय परिस्थिती आहे तथापि आपल्याला मिळणारे हे समीकरण आहे ज्यास पोकलिंग्टनचे इंटिग्रलPocklington's integral समीकरण म्हटले जाते ठीक आहे म्हणून याला त्याचे नाव दिले आहे जो हे घेऊन पुढे आला तर आता आपण याची प्रशंसा करू शकता हे तुम्हाला माहिती आहे इथे काय घडेल मी फारच पातळ कंडक्टरची धारणा घेत नाही तर मला 1 डी इंटिग्रल मिळणार नाही मला समन्वयावरुन सोडवावे लागेल म्हणूनच हे द्विमितीय इंटिग्रल आहे मग मी पुढील धारणा केली की ती परिपूर्ण कंडक्टर नाही तर मी यापुढे करंट पृष्ठभागावर आहेत हे अचूकपणे सांगू शकत नाही परंतु घनफळात राहतो बरोबर तर मग माझ्याकडे पूर्ण 3 डी व्हॉल्यूम इंटिग्रल आहे जे निराकरण करण्यासाठी प्रामुख्याने सामील आहे म्हणूनच आम्ही मी तुम्हाला येथे सोप्या सोप्या इंटिग्रल समीकरणाकडे घेऊन जात आहे जे आपण येथे सोडवू शकतो तेथे आहेत बरोबर ठीक आहे आता हे समीकरण येथे पुन्हा लिहू तर हे येथे संपूर्ण अभिव्यक्ती आहे मी याला कर्नल काही कॅपिटल K असे संबोधणार आहे येथे हे थोडक्यात आहे तर हे एक इंटिग्रल समीकरण आहे ज्यात इंटिग्रल समीकरणांवरील मॉड्यूल नसल्यास हे कसे सोडवायचे हे आपण पाहिले आहे तर MoM चा वापर करुन निराकरण करण्यासाठी हे पहिले पाऊल काय असेल मेथड ऑफ मुव्हमेंट या प्रकरणात J किंवा I शोधणे हे उद्दीष्ट आहे तर पायरी 1 असेल विद्यार्थीः डिस्क्रीटाईझ बरोबर डिस्क्रीटाईझ बरोबर म्हणजे हा माझा करंट आहे L 2 ते L 2 पर्यंत हे यासारखे कट करा बरोबर तर मी म्हणू शकतो की मी म्हणू शकतो त्याचे काही स्थिर मूल्य आहे आणि काही प्रकारचे पल्स बेसिसआहेत बरोबर तर ही एक पल्स आहे बरोबर तर मी काय करीत आहे मी पल्स बेसिस करतो आहे बरोबर आणि मग आपण काय करूया पुढील पायरी फक्त हे आपल्यासाठी पुनरावृत्ती आहे असे मानले जाते पायरी 2 चाचणी असेल विद्यार्थी चाचणी डेल्टा फंक्शनद्वारे चाचणी बरोबर चाचणी करून तर ते काय आहे गणितानुसार मी हे कसे गणितीने करतो विद्यार्थी एम्पलोयेड बरोबर तर z च्या फंक्शन ला डावीकडून आणि उजवीकडे दोन्ही बाजूंनी बरोबर मला घ्यावे लागेल आणि इंटिग्रेट करावे लागेल कोणत्या कोऑर्डिनेट वर dz बरोबर तर तेच आहे की ही आपली पल्स बेसिस आणि डेल्टा चाचणी आहे सर्व m ची पुनरावृत्ती करा जी मला समीकरणांची n क्रॉस n प्रणाली देते बरोबर तरही माझी पायरी 3 आहे निराकरण करा साठी ठीक आहे तर तुम्ही पाहता हा भाग खरोखरच सोपा होता कारण आपण येथे या इंटिग्रल समीकरणांचा आधीपासूनच अभ्यास केला आहे आता तुम्हाला अजून चांगल्या प्रकारचे बेसिस फंक्शन्स करता आले असते तुम्ही त्रिकोणी बेसिस फंक्शन्स आधारे कार्ये करू शकली असता तुम्ही संपूर्ण डोमेन बेसिस फंक्शन्स उदाहरणार्थ फुरियर सिरीज करू शकता विद्यार्थीः फुरियर सिरीज बरोबर अँटिना समस्येसाठी आपण फुरियर सिरीज बेसिस फंक्शन्स करू शकलो असतो खरंतर फुरियर सिरीज आपल्याला अजून चांगला कन्वर्जन्स अधिक वेगाने देऊ शकते कारण सर्वसाधारणपणे वेव्स् सायनुसायडल फंक्शन्ससारख्या दिसतात कारण त्या ट्रान्समिशन लाइन मधून मागच्या बाजूने येत असतात तर ते आधीच साइनसॉइडल्स आहेत अँटीना हे थोडेसे विकृत करतो परंतु विचलन जास्त असू शकत नाही तर आपण फुरियर सिरीज इत्यादीसह वेगवान कन्वर्जन्स मिळवू शकता आणि त्याची चाचणी घेण्यासाठी आपण डेल्टा टेस्टिंग करू शकता किंवा आपण गॅलरकिन्स मेथड वापरू शकता जिथे आपण समान बेसिस फंक्शन्स वापरता बरोबर तर फील्ड तसे आहे सर्वसाधारणपणे MoM आपल्याला कोणते करावे हे सांगत नाही म्हणून जर आपल्याला एखादे कागद किंवा मजकूर पुस्तक माहित आहे जे आम्ही MoM वापरुन सोडवितो असे आपल्याला आढळत असेल तर आपण असे विचारले पाहिजे की कोणता बेसिस होता काय चाचणी होती नेहमीच पल्स बेसिस आणि डेल्टा टेस्ट असेल हे गरजेचे नाही ठीक आहे म्हणून आतापर्यंत आम्ही याबद्दल अधिक तपशीलवार बोललो नाही या उजव्या बाजूची गणना आपण कशी करायची इन्सिडेंट फील्ड बरोबर